विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आता मार्जिनल कॉस्टिंगचा वापर बघूया आणि हा वापर उत्पादनाचा निर्माण व खरेदी संधर्भात आहे कधीकधी काय होते की जेव्हा एखादे फर्म उत्पादन करते तेव्हा ते काही घटक बाजारातून खरेदी करते व काही घटक स्वतः तयार करते आणि नंतर विकत घेतलेल्या व तयार केलेल्या सर्व उत्पादनांना एकत्रित करून त्या उत्पादनांना योग्य आकार देऊन अंतिम उत्पादन तयार केले जाते उदाहरणार्थ कार उत्पादक कंपन्या ते सर्व काही स्वतः तयार करत नाहीत उत्पादनांचा काही भाग कारच्या घटकांचा काही भाग ते कंपनीमध्ये स्वतः बनवतात उदाहरणार्थ गिअरबॉक्सच्या बाबतीत ते स्वतः गिअरबॉक्स तयार करतात कारण हे त्या वाहनमधील तंत्रज्ञानाचे हे मुख्य केंद्र आहे आणि हेच या कंपनीचे यूएसपी आहे असे आपण म्हणू शकता जे ते कोणाबरोबरही शेअर करत नाहीत व याचे उत्पादन ते स्वतः करतात परंतु उदाहरणार्थ इतर घटक जसे की विंडो पॅन किंवा रबरचे काही भाग किंवा कदाचित स्टीलचा काही भाग टायर ट्यूब ते सर्व काही बनवू शकत नाही कारण ते वेगळे उत्पादन आहे स्वतंत्रपणे ते वेगळे उत्पादन आहेत आणि कंपनी ही उत्पादने वापरत आहे म्हणूनच हे उत्पादन तयार करण्याऐवजी ते बाजारातून खरेदी करण्यास पसंती देतात किंवा काही बाबतीत म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या बाबतीत जेव्हा सॅमसंग सोनी एलजी सारख्या कंपन्या जेव्हा टीव्ही बनवतात तेव्हा ते कदाचित सर्व घटक स्वतः बनवत नाहीत ते बऱ्याच पिक्चर ट्यूब किंवा टीव्ही मधील कदाचित इतर काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट प्रोसेसर तयार करतात परंतु इतर घटक ते खरेदी करतात उदाहरणार्थ सर्किट्स असतील कॅबिनेट असतील किंवा बऱ्याचदा पिक्चर ट्यूबदेखीलबाजारात तयार केलेले खरेदी करतात कारण कधीकधी ते विश्लेषित करतात की जर आपण उत्पादन स्वतः कंपनीमध्ये तयार केले व आपले अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी वापरले किंवा जर आपण उत्पादन बाजारातून अशा उत्पादकाकडून खरेदी केले ज्याच्याकडे आपल्या पेक्षा अधिक कौशल्य आहे व तो कदाचित बाजारात फक्त एक उत्पादन तयार करीत आहे तर काहीवेळा उत्पादन तयार करण्यासाठीचे काही घटक स्वतः बनवून आपले अंतिम उत्पादन तयार करण्यापेक्षा बाजारात अगोदरच तयार असलेले उत्पादन खरेदी करून अंतिम उत्पादन तयार करणे कधीही चांगले उदाहरणार्थ एक कंपनी पिक्चर ट्यूबचे उत्पादन करत आहे बरोबर त्या कंपनीत फक्त एकाच घटकाचे उत्पादन होते ते म्हणजे पिक्चर ट्यूब व ते पिक्चर ट्यूब सॅमसंगने स्वतः तयार केले किंवा अशा एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून ते पिक्चर ट्यूब खरेदी केले जी कंपनी फक्त पिक्चर ट्यूबच उत्पादन करते यामध्ये सॅमसंगसुद्धा पिक्चर ट्यूबचे उत्पादन करते व इतर कंपनीसुद्धा पिक्चर ट्यूबचे उत्पादन करते परंतु इतर कंपनी फक्त एकच घटक ते म्हणजे पिक्चर ट्यूब तयार करते व तिच्याकडे हे उत्पादन करण्यासाठी सॅमसंगपेक्षा अधिक कौशल्य आहे कारण त्या उत्पादनात सॅमसंग नव्हे तर ते तज्ञ आहेत सॅमसंग पिक्चर ट्यूब देखील तयार करु शकतो परंतु त्याने बाजारातील इतर पुरवठादाराकडून ते खरेदी केले याची दोन कारणे आहेत प्रथम कारण म्हणजे त्यांची तज्ञता व दुसरे कारण म्हणजे ते उत्पादित करत असलेल्या उत्पादनाचे प्रमाण कारण ते कदाचित खूप लोकांचे किंवा कंपन्यांचे पुरवठेदार असू शकतात जेव्हा पुरवठादारच्या उत्पादनाचे प्रमाण वाढते त्यांचे प्रती युनिट खर्च कमी होते जे सॅमसंगसाठी व्यवहार्य किंवा शक्य नाही तर कधीकधी आपण अशा परिस्थितीत सापडतो की आपल्याला उत्पादन तयार करावे की बाजारातून विकत घ्यावे असे निर्णय घ्यावे लागतात आणि आपणास मार्जिनल कॉस्टदेखील यासंबंधी निर्णय घेण्यास मदत करतात तर अशा प्रकारच्या निर्णय घेताना आपण मार्जिनल कॉस्टिंगचा कसा वापरू शकतो ही माहिती येथे दिली आहे आणि या प्रश्नाच्या मदतीने आपण ही निर्णय घेण्याची प्रक्रिया शिकूया आता काय प्रश्न आहे एखादी फर्म स्वतंत्र स्पेअर पार्ट खरेदी करू शकते एखादी फर्म बाहेरील स्रोतांकडून प्रती युनिट 11 रुपये प्रमाणे स्पेअर पार्ट खरेदी करू शकते तेथे असा प्रस्ताव आहे की स्पेअर पार्टचे कारखान्यातच उत्पादन करावे आणि यासाठी 20000 युनिट्सच्या वार्षिक क्षमेतसह मशीनचा खर्च 100000 रुपये आहे आणि मशीनचे आयुष्य 10 वर्षे असणे आवश्यक आहे बरोबर आपण सध्या ते बाजारातून विकत घेत आहोत आणि त्यासाठी आपण प्रति युनिट किती किंमत देत आहोत 11 रुपये प्रति युनिट बरोबर आणि जर आपणास हे स्वतः आपल्या कंपनीत तयार करायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला निश्चित खर्च करावा लागेल प्रथम आपल्याला तो निश्चित खर्च मशीनच्या बाबतीत करावा लागेल आपल्याला प्रथम अशी मशीन खरेदी करावी ज्याची निश्चित क्षमता आहे म्हणून आपल्याला निश्चित क्षमता असणारी मशीन खरेदी करावी लागेल आणि त्या मशीनची किंमत 100000 रुपये असेल व ती मशीन युनिट्सचे उत्पादन करू शकते म्हणून आपल्याला प्रथम ही मशीन विकत घ्यावी लागेल निश्चित खर्चाचा दुसरा घटक म्हणजे फोरमॅन असेल आणि दरमहा 500 रुपये मासिक पगारासह आपण फोरमॅन ठेवू शकतो म्हणून आपल्याला दरमहा 500 रुपये मासिक पगार देऊन फोरमॅन ठेवता येतो याचा अर्थ आपणास वार्षिक खर्च 6000 रुपये आहे जे यासाठी गुंतवावे लागतील मग या दोन खर्चाव्यतिरिक्त मशीन खर्च आणि फोरमॅन मटेरियलसाठी प्रति युनिट 4 रुपये लागतील आणि वेजेस प्रति युनिट 2 रुपये लागतील व्हेरिएबल ओव्हरहेड्स प्रत्यक्ष श्रम खर्चाच्या 150 टक्के असेल म्हणजेच याबाबतीत 3 रुपये प्रती युनिट फर्म बाजारातून वर्षाकाठी 10 टक्के दराने सहजतेने निधी जमा करू शकते तर हा प्रस्ताव मान्य करावा की नाही यासंबंधी फर्मला सल्ला द्या आपण स्वतःच या उत्पादनाचे उत्पादन सुरू केले पाहिजे किंवा ते प्रति युनिट 11 रुपया प्रमाणे बाजारातून विकत घेणे सुरु ठेवले पाहिजे आता आपल्याला या परिस्थितीविषयी निर्णय घ्यायचा आहे जे आपल्याला दोन विषयासंदर्भी निर्णय घ्यायचा आहे उत्पादन तयार करावे की खरेदी करावे बरोबर आपण हा निर्णय कसा घेऊ शकतो याचे विश्लेषण करूया आणि मग हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की उत्पादन तयार करावे की खरेदी करावे यासंबंधी निर्णय घेण्यास मार्जिनल कॉस्टिंग तंत्र कसे उपयोगी पडते तर आता इथे काय घडणार आहे म्हणजेच मी असे म्हणत आहे की या दिलेल्या माहितीमध्ये निश्चित खर्च आधीपासून केलेली आहे असे कोणतीही शक्यता दिसून येत नाहीये म्ह्णून आपण आता यामध्ये निश्चित खर्च जोडूया आणि त्यासाठी आपल्याला अतिरिक्त खर्च जोडावे लागतील म्हणून आपल्याला दोन्ही खर्च जोडावे लागतील कारण आपण ही क्षमता नव्याने वाढवणार आहोत आपण निश्चित खर्च देखील घेणार आहोत तसेच आपण चल खर्च देखील घेणार आहोत तर आपल्याला एकूण किंमत विचारात घ्यावी लागेल आणि मग त्या घटकाच्या आवश्यकतेच्या क्षमतेच्या व स्पेयर पार्ट संदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि मग आपण ठरवावे की आपण स्वतः उत्पादनाचे निर्माण करावे की ते बाजारातून खरेदी करणे सुरु ठेवावे म्हणून आपण येथे हे दोन्ही खर्च जोडत आहोत बरोबर प्रथम खर्च म्हणजे निश्चित खर्च तर आता आपण वाढीव निश्चित खर्चाची गणना करूया आपण त्याची गणना करताना किंवा आपण जर याची गणना केली तर आपल्याला हा भाग भेटेल म्हणून आपण वाढीव निश्चित खर्चाची गणना करत आहोत कारण आपण येथे क्षमता जोडत आहोत तर प्रथमतः निश्चित खर्चाचा घटक कोणता आहे तर निश्चित खर्चाचा प्रथम घटक मशीन आहे व तो किती आहे 100000 रुपये आणि मशीनचे आयुष्य किती आहे तर ते 10 वर्ष आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण मागील 10 वर्षांपासून वापरत असणाऱ्या मशीनचा घसारा 100000 रुपये मोजला आहे तर याचा अर्थ मशीनचा घसारा किती असेल प्रथम वर्षासाठी निश्चित खर्च 10000 असेल कारण आपण पहिल्याच वर्षी मशीनचा 10000 रुपये खर्च वसूल करू शकणार नाही आपण ही मशीन पुढील 10 वर्षांसाठी वापरणार आहोत ती पुढील 10 वर्षे आपल्याकडे राहणार आहे तर एकूण निश्चित खर्चाची गणना करण्यासाठी केवळ एक दशांश खर्च जोडला जाईल म्हणून आपण म्हणू शकता की खर्चाचे पहिले घटक मशीनचा घसारा आहे आपण म्हणू शकता की मशीनचा घसारा 10000 रुपये आहे म्हणून हे 10000 रुपये आहेत खर्चाचे दुसरे घटक कोणते आहे या प्रश्नामध्ये आपल्याला खर्चाचे दुसरे घटक स्पष्ट दिलेले आहे की जर आपणास क्षमता वाढवायची असेल तर फोरमॅन घ्यावे व त्यांना वेतन द्यावे मग फोरमॅनचे वेतन किती आहे तर ते दरमहा 500 रुपये आहेत मग हे एका वर्षासाठी किती आहे तर ते 6000 रुपये आहेत आणि खर्चाचे तिसरे घटक कोणते आहे तर खर्चाचे तिसरे घटक आर्थिक विवरणपत्र आहे तर आर्थिक विवरणपत्र 100000 रुपये आहेत आपण हे पैसे बाजारातून उधार घेणार आहोत आणि जोपर्यंत आपण ही रक्कम परत करत नाहीत आपण 10 टक्के व्याज भरणार आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपणास आर्थिक खर्च देखील जोडावा लागेल जो एक निश्चित खर्च आहे कारण आपण मशीन वापरा किंवा न वापरा आपल्याला हा खर्च मोजावा लागेल तर व्याज खर्च हे भांडवलावरील व्याज आहे मग भांडवलावर किती व्याज असणार आहे तर ते 10000 रुपये आहे भांडवलावरील व्याज 10000 रुपये आहे तर वाढीव निश्चित खर्च किती आहे आपण म्हणू शकतो की वाढीव खर्च किती आहे तर ते 10 अधिक 6 अधिक 10 म्हणजे 26000 रुपये आहे 26000 रुपये हे मशीनचे एकूण खर्च म्हणजेच निश्चित खर्च आहे त्यानंतर आपल्याला चल किंमत देखील द्यावे लागेल आणि जर आपल्याला चल किंमत बघायचा असेल तर आपल्याला काही चल खर्चही करावे लागतील जर आपण चल खर्चा बाबतीत बोललो तर कच्या मालाचा खर्च प्रती युनिट 4 रुपये आहे वेतन 2 रुपये प्रती युनिट आहेत आणि इतर चल खर्च 3 रुपये प्रती युनिट आहेत कारण हे प्रत्यक्ष श्रम खर्चाच्या 150 टक्के आहेत आणि फर्म भांडवल सहजपणे वाढवू शकते तर भांडवलावरील व्याजाने आपण आधीच प्रभावित झालो आहोत तर मग या बाबतीत आपण काय करणार आहोत आता प्रति युनिट योगदानाची गणना करण्यासाठी आपण अतिरिक्त मार्जिनल कॉस्ट व चल खर्चाची गणना करणार आहोत चल खर्च किती असणार आहेत प्रथम कच्या मालाचा खर्च किती आहे तर तो प्रती युनिट 4 रुपये आहे मग प्रत्यक्ष श्रम खर्च किती आहे तर ते प्रती युनिट 2 रुपये आहे आता आपण चल खर्चा बाबत बोलूया मग चल खर्च किती आहेत तर ते 3 रुपये प्रती युनिट आहेत मग ते किती दिले आहेत तर हे प्रत्यक्ष श्रम खर्चाच्या 150 टक्के आहेत बरोबर तर आता आपण चल खर्च किती आहे याची गणना करू शकता तर हे 6 अधिक 3 आहे म्हणजे 9 रुपये आहेत 9 रुपये चल खर्च आहे आणि खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत कोणती आहे तर बाजारातून आपण खरेदी करत असणाऱ्या उत्पादनाची खरेदी किंमत किती आहे तर ती प्रती युनिट 11 रुपये आहेत जर आपण ते बाजारातून खरेदी करत असू तर आपण प्रति युनिट 11 रुपये दराने खरेदी करणार आहोत जर आपल्याला स्वतः उत्पादन तयार करायचे असेल तर ते प्रती युनिट 9 रुपयाने आपल्याला उत्पादन करावे लागेल तर येथे किती योगदान उपलब्ध आहे तर हे योगदान बचतीमुळे आहे किंवा खरेदी किंमत व उत्पादन किंमतीची तुलना करताना ही किंमत 2 रुपये प्रती युनिट होते म्हणून जर आपण उत्पादन तयार करण्यास सुरुवात केले तर आपल्याकडे प्रति युनिट 2 रुपये अतिरिक्त योगदान आहेत कारण आपले उत्पादन खर्च 9 रुपये आहेत व बाजारातून आपल्याला 11 रुपये किंमत भेटत आहे म्हनुन या बाबतीत आपण 2 रुपये योगदानाची बचत करणार आहोत आता आपण हे उत्पादन स्वतः तयार करावे की नाही आपल्याला या 9 रुपये चल खर्चा व्यतिरिक्त आपल्याकडे 26000 रुपये निश्चित खर्च आहे आणि आता आपल्याकडे असणाऱ्या या बचतीला योगदानाने भागा तर ही रक्कम जवळपास 13000 असणार आहे म्हणून ही संख्या जवळपास 13000 युनिट्स असणार आहेत तर या 13000 युनिट्सचा अर्थ काय आहे हे उत्पादन तर हे उत्पादनाचे किमान प्रमाण आहेत 26000 रुपयांना प्रती युनिट 2 रुपये योगदानाने भागले तर आपणास 13000 युनिट्सचे उत्पादन करावे लागेल बरोबर उत्पादन करण्यासाठी 13000 युनिट्सची आवश्यकता आहे तर या प्रकरणात प्लांटची मशीनची 20000 युनिट्स तयार करण्याची क्षमता आहे तर या बाबतीत तुम्ही निर्णय कसा घेताल आपल्याला हे मूल्य भेटले आहे व हे मूल्य आपणास 13000 युनिट्स वापरून 13000 युनिट्सचे उत्पादनाचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी किमान मूल्य दर्शविते तर जर आपण 13000 युनिट्स तयार आणि वापरु शकत असू तर याचा अर्थ अंतिम निर्णय असा असेल की आपण 13000 युनिट्स तयार करणार आहोत आणि वापरणार आहोत म्हणेजच जर वर्षाकाठी आपणास 13000 युनिट्स स्पेयर पार्टचे घटक लागतील तरच आपण हा प्रस्ताव स्वीकारावा अन्यथा आपण बाजारातून उत्पादन खरेदी करणे सुरू ठेवावे कारण आपणास आधी निश्चित खर्च वसूल करावा लागेल जर अतिरिक्त निश्चित खर्च करण्याची गरज नसली असती तर कोणतीही अडचण नाही मग आपण बाजारातून विकत घेण्याच्या तुलनेत उत्पादन करणे अधिक चांगले सोपे आणि व्यवहार्य आहे आणि आपली 2 रुपयांची बचत देखील होणार आहे परंतु आपल्याला निश्चित क्षमता देखील स्थापित करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला 26000 खर्च करावा लागेल तर याचा अर्थ आपल्याला किमान 13000 युनिट्सची उत्पादन व विक्री करावी लागणार आहे जर आपण असे केले तर ठीक आहे अन्यथा तसे न केल्यास हा निर्णय घेण्याची आणि उत्पादनाची निर्मिती सुरू होण्याची शक्यता नाही बरोबर तर अशा प्रकारे आपण उत्पादन खरेदी करण्याच्या किंवा उत्पादन तयार करण्याच्या संदर्भात उत्पादन निर्माण करण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या संधर्भात निर्णय घेऊ शकतो बरोबर आता आपण आणखी एका प्रश्नाबद्दल बोलूया आपण आणखी एका प्रश्नाबद्दल चर्चा करूया आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि हा प्रश्न मुख्य आणि मर्यादित घटका संदर्भात निर्णय घेण्याच्या बाबतीत आहे तर या बाबतीत आपल्याला दोन प्रकारची माहिती दिली आहे आपल्याला उत्पादन A चा प्रती युनिट खर्च व उत्पादन B चा प्रती युनिट खर्च दिला आहे आणि प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या प्रक्रिये संदर्भातील माहितीवरून आपण मुख्य घटक म्हणून कारखाण्याच्या कालावधीत कोणत्या उत्पादनाच्या उत्पादनाचा सल्ला देताल जर आपण उत्पादन A आणि उत्पादन B अशा दोन उत्पादनाचे उत्पादन करत असाल तर मग मर्यादित घटक किती असेल याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे परंतु आपण हे परत बघूया की मर्यादित करणारा घटक म्हणजे की किंवा मर्यादित घटक हे एक प्रकारचे इनपुट आहे हे इनपुट कच्या मालाच्या संधर्भात असू शकते हे इनपुट श्रमाच्या संधर्भात असू शकते हे इनपुट विजेच्या संधर्भात असू शकते हे इनपुट पाण्याच्या संधर्भात असू शकते उदाहरणार्थ जर कोणतेही इनपुट अतिशय आवश्यक असेल किंवा खूप महत्वाचे असेल व जर हे आपल्याला हवे त्या प्रमाणात किंवा त्या संख्येत उपलब्ध नसेल तर मग आपणास त्याबाबतीत विचार करावा लागेल उदाहरणार्थ जर आपल्याला उत्पादन A व उत्पादन B च्या उत्पादनासाठी 20000 युनिट्स कच्या मालाची आवश्यकता असेल व आपल्याकडे फक्त 15000 युनिट्स उपलब्ध असतील तर याचा अर्थ असा आहे की या कच्च्या मालाचा सर्वात चांगला वापर कसा करावा हे आपल्याला ठरवायचे आहे जे आपल्याकडे 5000 युनिट्सने कमी आहेत तर आपल्याकडे फक्त 15000 युनिट्स उपलब्ध आहेत तर आपणास निर्णय घ्यावा लागेल की उदाहरणार्थ आपण प्रती उत्पादन 7500 युनिट्स वापरावेत त्यामुळे हे शक्य आहे की उत्पादन B च्या तुलनेत उत्पादन A अधिक फायदेशीर असेल आपण दोन्ही उत्पादने समान रीतीने तयार करत असल्यास त्या बाबतीत आपण युनिट्सची संख्या उपलब्ध असलेल्या नफ्याच्या योगदानासह तडजोड करीत आहोत तर प्रथम उत्पादन A चे एकूण 10000 युनिट्सचे उत्पादन करणे व त्यासाठी 10000 युनिट्सच्या कच्या मालाचा वापर करणे व त्यानंतर राहिलेल्या 5000 युनिट्सच्या कच्या मालाचा उपयोग करून B चे उत्पादन करणे शक्य आहे का हे शक्य आहे का किंवा असे होऊ शकते का कारण जर येथे कोणतेही मर्यादित घटक नसले असते तर तुम्ही दोन्ही घटकांचे उत्पादन म्हणजेच उत्पादन A आणि B चे उत्पादन करू शकला असता परंतु येथे मर्यादित घटक आहेत तर यथे मर्यादित घटक कोणते आहेत तर येथे दिलेले मर्यादित घटक असे आहे की खाली दिलेल्या प्रक्रियेच्या माहिती वरून मर्यादित घटक लक्षात घेऊन कारखाण्याच्या कालावधीत कोणते उत्पादन घेण्याचा सल्ला देताल आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नाही उदाहरणार्थ दिवसाकाठी आपल्याकडे फक्त 24 तास आहेत व आपण त्यातील फक्त 18 तास काम करतोत तर याचा अर्थ असा आहे की या 18 तासात A उत्पादनाला किती वेळ द्यावा आणि B उत्पादनास किती वेळ द्यावा आपल्याला याचा निर्णय घ्यावा लागेल तर वेळेची मर्यादा हे मर्यादेचे मुख्य घटक आहे तर आपण या प्रकरणात येथे निर्णय घेतल्यास आपण निर्णय कसा घ्यायला हवा या बाबतीत बोलूया आपण उत्पादनांमधील योगदानाची गणना करून निर्णय घेताल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे A आहे आणि येथे आपल्याकडे B आहे आणि येथे आपल्याकडे तपशील आहेत बरोबर आपल्याला येथे काय तपशील दिले आहेत जर आपण तपशील पाहिला तर आपल्याला प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च दिला आहे व ते किती दिला आहे 24 आणि 14 तर कच्चा माल 24 आणि 14 आहे तर हे 24 आणि 14 प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च आहे आता खर्चाचे पुढील घटक कोणते आहे तर ते श्रम खर्च आहे व श्रम खर्च किती आहे आपल्याला दिलेला प्रत्यक्ष श्रम खर्च प्रती तास 2 रुपये व 3 रुपये आहे आणि इतर चल खर्च आपणास प्रती तास 2 रुपये दिले आहे तर याचा अर्थ येथे खर्च किती आहे तर श्रम खर्चाचा दर 1 रुपया प्रती तास व 2 रुपये प्रती तास आहे म्हणून आपणास श्रम खर्च म्हणून प्रती तास 3 रुपयांची आवश्यकता आहे म्हणून श्रम खर्च 2 रुपये व 3 रुपये आहेत तर आता आपल्याला खर्चाचे पुढील घटक बघायचे आहे तर खर्चाचे पुढील घटक कोणते आहे तर ते चल खर्च आहे हे चल खर्च इतर खर्च आहेत जे 4 आणि 6 रुपये आहेत बरोबर तर हे इतर चल खर्च जोडा व हे इतर चल खर्च किती आहेत तर हे फक्त दुप्पट करा म्हणजे 4 आणि 6 कारण इतर चल खर्च श्रमाच्या प्रति रुपयाच्या युनिटसाठी 2 रुपये आहेत तर ते आपल्याला दिले गेले आहे आणि आता येथे आपणास एकूण मार्जिनल कॉस्ट व एकूण चल खर्च दिलेला आहे तर एकूण चल खर्च किती आहे तर आपणास दिलेला एकूण चल खर्च किती आहे तर तो 24 अधिक 2 म्हणजेच 26 अधिक 4 म्हणजेच 30 रुपये आहे आणि हे किती आहे तर हे 17 अधिक 6 म्हणजेच 23 रुपये आहे आता विक्री किंमत किती आहे प्रति युनिटची विक्री किंमत आपल्याला दिली आहे म्हणेजच विक्री किंमत 100 रुपये व 110 रुपये आहे बरोबर तर आता आपण योगदानाची गणना करू शकता येथे योगदान किती आहे येथे योगदान आपल्याला प्रति युनिट 70 रुपये मिळत आहेत अशावेळी आपल्याला किती योगदान भेटत आहे तर ते जवळपास 87 रुपये भेटत आहे म्हणून होय योगदान 87 रुपये आहे म्हणून प्रती युनिट योगदान 87 रुपये आहे आता वेळ हा मर्यादेचा घटक आहे उत्पादन करण्यासाठीचा मानक वेळ किती आहे तर ते आपल्याला 2 तास आणि 3 तास दिलेला आहे म्ह्णून आपणास मानक वेळ 2 तास आणि 3 तास दिलेला आहे तर आपणास येथे काय करायचे आहे आपणास प्रती युनिट खर्चाची गणना करायची आहे आपल्याकडे योगदान आहे व आपणास मानक वेळसुद्धा भेटला आहे तर आता आपण योगदानाबद्दल बोलूया आपणास प्रती तास किती योगदान दिला आहे तर ते 35 रुपये दिले आहे म्हणून उत्पादन A च्या बाबतीत आपणास प्रती तास 35 रुपये योगदान दिला आहे हे 35 रुपये आहे आणि हे किती आहे तर येथे योगदान प्रती तास 29 रुपये उपलब्ध आहे तर यथे योगदान 35 व 29 रुपये आहे म्हणून योगदान प्रती तास 35 व 29 रुपये आहे तर आता जर वेळ मर्यादित घटक असेल तर उत्पादन A व B च्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आपल्याला सर्व माहिती मिळाली आहे आपण चल खर्चाची गणना केली आहे जी 30 आणि 23 आहे आपल्याला अगोदरच विक्री किंमत भेटली आहे जी 10 आणि 110 आहे आपल्याकडे योगदान 70 आणि 87 आहे यांनतर उत्पादन करण्यासाठीचा मानक वेळ 2 तास व 3 तास आहे तर प्रती तासासाठी योगदान प्रती युनिट 35 रुपये व प्रती युनिट 29 रुपये आहे आता काय आपण निर्णय कसा घेऊ शकतो ज्या उत्पादनाने आपणास सर्वाधिक योगदान दिले आहे किंवा जास्त योगदान दिले आहे आपण प्रथम त्याचे उत्पादन करणार आहोत येथे वेळ हे मर्यादित घटक आहे वेळ कमी प्रमाणात आहे किंवा कमी वेळ आहे म्हणून उत्पादन A साठी वेळेचा सर्वोत्कृष्ट वापर करणे गरजेचे आहे जर काही वेळ उरला असेल तर आपण तो उत्पादन B साठी वापरू शकतो अन्यथा B चे उत्पादन करण्याची काहीही गरज नाही किंवा आपण A चे उत्पादन केल्यानंतर जो काही वेळ उरतो फक्त त्या वेळेतच उत्पादन करावे जर काही वेळ उरला असेल व लोक काम करू शकत असतील व उत्पादन करण्याची गरज असेल तर मग आपण B चे उत्पादन करू शकतो कारण B चे योगदान प्रती युनिट 6 रुपयाने कमी आहे म्हणजे वेळ हा मर्यादित घटक आहे व प्रथम आपण A च्या उत्पादनासाठी हा वेळ वापरला पाहिजे व त्यानंतर उत्पादन B साठी उरलेला वेळ वापरला पाहिजे तर मग अशा प्रकारे आपण मुख्य किंवा मर्यादित घटका संधर्भात निर्णय घेतो आणि मग आपण काय करावे याबद्दल निर्णय घेतो आणि मर्यादित घटकांबाबत निर्णय कसा घ्यावा याबद्दल आता पर्यंत आपण चर्चा केली तर आपण वेगवेगळे प्रश्न बघितले व वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि जर बोलायचं झाल तर आपण येथे वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या सामान्यत प्रथम प्रश्न असा होता जिथे आपण पी व्ही गुणोत्तरची गणना कशी करावी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना कशी करावी विक्रीच्या रकमेसाठी नफ्याची गणना कशी करावी हे शिकण्याचा प्रयत्न केला नंतर 20000 रुपये नफा कमविण्यासाठी विक्री किती असावी मग सेफ्टी मार्जिन किती असावी हे बघितले तर या वेगवेगळ्या संकल्पना जसे की प्रॉफिट व्हॉल्युम ब्रेक इव्हन पॉईंट विशिष्ट रकमेवर नफा किती आहे किंवा नफ्याच्या आवश्यक प्रमाणात विक्री आणि सेफ्टी मार्जिन ही सर्व आपल्याला दिलेली आहे आणि आपण हे केले आहे आणि या वेगवेगळ्या संकल्पनांची गणना कशी करावी हे आपण शिकलो म्हणजे नफ्याच्या नियोजनाबद्दल आपण शिकलो आपण शिकलो की जर आपल्याला उत्पादनाचा नफा वाढवायचा असेल तर आपल्याला शोधून काढावे लागेल की भिन्न परिस्थितीमध्ये कमी मागणीच्या परिस्थितीत बाजारपेठेतील जास्त मागणीच्या परिस्थितीत आपण निर्णय कसा घ्यावा आणि कोणती उत्पादने तयार करावीत म्हणजेच याचा अर्थ त्या उत्पादनाचे उत्पादन कसे सुनिश्चित करावे मग आपण आणखी एक प्रश्न सोडवला जो वेगवेगळ्या उत्पादनांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याशी संबंधित आहे आणि आपण पाहिले की ज्या उत्पादनाचे पी व्ही रेशो सर्वाधिक आहेत त्याचे उत्पादन करावे किंवा ते उत्पादन बळकट करावे किंवा त्याचे उत्पादन सुरु ठेवले पाहिजे आणि मग आपण आणखी एक प्रश्न सोडवला जो परदेशी खरेदीदाराकडून ऑर्डर स्वीकारणे किंवा नकारण्या बाबत होता जेथे आपण अशा खरेदीदाराकडून कधी तरी ऑर्डर स्वीकारतो जे आपले नियमित ग्राहक नाहीत व आपल्या स्थानिक बाजारपेठेतील नाहीत तसेच आपण बाजारात त्या ग्राहकांना उत्पादन विकून सेवा द्यावी की नाही आणि जर सेवा द्यायची असेल तर आपण पुढील प्रक्रिया कशी करावी या संबंधी माहिती घेतली आपण उत्पादन तयार करावे की बाजारातून खरेदी करावे या संबंधी माहिती बघितली उत्पादन तयार करावे की बाजारातून खरेदी करावे या संबंधी आपण बघितले की अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी जर आपणास काही उत्पादन किंवा काही घटक लागणार असतील तर ते उत्पादन तयार करावे की बाजारात अगोदरच तयार असलेले उत्पादन खरेदी करावे या संबंधी निर्णय घेण्यास शिकलो तर हा आणखी एक निर्णय आहे आणि येथे आणखी एक निर्णय आपण कॉस्टिंगच्या या तंत्राच्या सहाय्याने आपण निर्णय घेण्यास शिकलो हे मुख्य किंवा मर्यादित घटक आहे मुख्य किंवा मर्यादित घटक म्हणजे जर काही इनपुट कमी प्रमाणात असतील किंवा मुख्य किंवा मर्यादित घटक म्हणजे असा घटक ज्याशिवाय उत्पादन करणे शक्य नाही परंतु जर ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील किंवा ते उपलब्धच नसतील तर त्या उत्पादनाला मुख्य किंवा मर्यादित घटक म्हणावे की नाही कारण त्याला मुख्य किंवा मर्यादित घटक म्हणणे गरजेचे आहे या इनपुटशिवाय आपण उत्पादन करण्याचा विचार देखील करू शकणार नाही मग हे मर्यादित घटक कच्चा माल असू शकतो हे मुख्य किंवा मर्यादित घटक वेळ असू शकतो व हा इतर कोणताही घटक असू शकतो म्हणून जर काही घटक मर्यादित घटक असतील तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना वापरु शकता आणि नंतर आपण प्रती युनिट योगदानाची गणना करून निर्णय घेऊ शकता बरोबर तर आपण या 5 6 परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय कसा घेतला जाऊ शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आपण समजू शकता की मार्जिनल कॉस्टिंग हे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे ज्यामुळे आपण एकूण खर्चाला चल खर्च व निश्चित खर्चामध्ये विभागतो आणि नंतर आपण प्रथम चल खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतोत आपल्याला योगदान भेटले आहे आणि यानंतर आपण निश्चित खर्च शोधण्याचा प्रयत्न करतोत आणि नंतर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की त्या प्रक्रियेमधून त्या उत्पादनातून किंवा व्यवसायातुन नफा होत आहे की नाही आणि ही तात्पुरती घटना असू शकते परंतु जर ही तात्पुरती घटना असेल परंतु तेथे एखादे योगदान उपलब्ध असेल किंवा कमीतकमी तुमचा चल खर्च विक्री किंमतीच्या बरोबरीची असेल तर भविष्यात परिस्थिती सुधारेल व गोष्टी फर्मच्या बाजूने बदलतील या आशेने आपण बाजारातच राहिले पाहिजे आणि जो निश्चित खर्च आपण सध्या बाजारातून वसूल करू शकत नाहीये तो खर्च आपण येणाऱ्या काळात वसूल करू कारण किंमतीत सुधारणा केली जाईल ती अपडेट केली जाईल आणि नंतर आपण थोडा नफा मिळवू शकू तर मग आपण हे मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनेच्या मदतीने करू शकतोत बरोबर मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनेबद्दल चर्चा केल्यानंतर आपण आता पर्यंत आपण शोष खर्च प्रणाली खर्च पत्रक बजेट मास्टर बजेट व लवचिक बजेटवर चर्चा केली आहे की हे व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी कसे उपयुक्त आहे मग आपण मानक खर्चाबद्दल शिकलो की सुलभरित्या व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी मानक खर्च कसे मदत करू शकते मग आपण मार्जिनल कॉस्टिंगबद्दल शिकलो की बाजारात कोणत्या परिस्थितीत मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना वापरली जाऊ शकते आपण याबद्दल शिकलो आणि मार्जिनल कॉस्टिंग बद्दलच्या या चर्चे नंतर आपण पुढील तंत्र शिकूया ते म्हणजे ABC क्रियाशीलता खर्च प्रणाली आपण पुढील वेळेस क्रियाशीलता खर्च प्रणाली पाहूया व क्रियाशीलता खर्च प्रणाली ही शोष खर्च प्रणाली व एकूण खर्च प्रणालीचा वास्तविक पर्याय आहे जेथे आपण खर्चांच्या दोन्ही घटकांचा समावेश करतोत ते म्हणजे चल खर्च व निश्चित खर्च आणि मग आपण एकूण उत्पादन खर्च कसा शोधायचा नफा कसा वाढवायचा व खर्च कसे नियंत्रणात ठेवायचे याचा प्रयत्न करूया येथे उत्पादनाच्या ओव्हर कॉस्टिंग किंवा अंडर कॉस्टिंग सारख्या काही समस्या असतात आणि मी तुम्हाला सांगितले आहे की जर उत्पादनाच्या खर्चामध्ये दोष असेल किंवा उत्पादनाच्या खर्चाची गणना करण्याच्या प्रक्रियेत दोष असेल तर आपण त्याची किंमत ठरविण्याचा विचार कसा करू शकतो तर याचा अर्थ असा की शोष खर्च प्रणालीमुळे ओव्हरकोस्टिंगची किंवा अंडर कॉस्टिंगची समस्या निर्माण होते मग मानक खर्च व मार्जिनल कॉस्टिंग ही शोष खर्च प्रणालीसाठी योग्य पर्याय नाही कारण शेवटी आपल्याला चल खर्चही वसूल करावा लागेल व निश्चित खर्चही वसूल करावा लागेल मग हा खर्च कसा वसूल करावा जर शोष खर्च प्रणालीची ही मर्यादा असेल तर आपल्याकडे ABC हा खरा व वास्तविक पर्याय आहे क्रियाशीलता खर्च प्रणालीमध्ये आपण ABC चा किंवा क्रियाशील खर्चाचा कसा वापर करू शकतो व शोष खर्च प्रणालीच्या जागी आपण ABC कसे वापरू शकतो याबद्दल मी आपल्याशी पुढील वर्गात चर्चा करेन